सो ह्या मॉड्यूल मध्ये आपण केवळ व्हॅक्युम कडे बघून शिकणार आहोत आपण याठिकाणी पहिल्या पायऱ्या बनवणार आहोत परिस्थितीकडे बघण्याच्या जिथे कुठे रियालिस्टिक मटेरियल्स आहेत आणि बाउंड्री कंडिशन्स देखील आणि आपण बाउंड्री कंडिशन्स कशा लागू करतो बरोबर तर आपण पायरी पायरीने कॉम्प्लेक्सीटीज मध्ये FDTD उभे करत आहोत तर आत्तापर्यंत व्हॅक्युम मध्ये महत्त्वाच्या गोष्टीकडे पाहिल्या तर कम्प्युटेशनल सेल कसा सेटप करायचा स्टेबिलिटी कडे कसे बघायचे कन्वर्जन्स कडे कसे बघायचे आणि या सर्व गोष्टी बरोबर आता आपण मटेरियल्स कडे पाहूया तर आता आपण डायलेक्ट्रिक मटेरियल्स ने सुरुवात करूया ओके तर आपले मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equation असे म्हणते उदाहरणार्थ बरोबर आणि माझ्याकडे डायलेक्ट्रिक मटेरियल आहे असे समजू या तर मी कोणता घटक संबंध वापरला मी या ठिकाणी ऑब्जेक्टची परमिटीव्हिटी कशी इंट्रोड्युस करावी विद्यार्थी एपसिलोन त्यामध्ये येणे गरजेचे आहे बरोबर तर मी काय करेन असे लिहिन आता त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट अशी की एक प्रकारे ह्या सेक्शन मधले एक चॅलेंज म्हणजे ह्या इक्वेशन चा आपण केलेला उपयोग ही आहे तर आपण आज शोधू या ते म्हणजे ह्या इक्वेशन चा आपला वापर ही खरंतर खूप खूप संपूर्ण पणे फसवणूक आहे आता आपण हे एका योग्य प्लॉट मध्ये बसवण्याचा प्रयत्न करूया तर आता आपण हे इक्वेशन बरोबर आहे असे गृहीत धरून चालू या तर त्यामुळे काय होईल आपल्याकडे असलेले हे इक्वेशन असे होईल बरोबर आणि आणि अशाप्रकारे कोणत्याही यी सेल मध्ये आपण त्याच्याशी डील करू मी इथे परमिटीव्हीटी अशी असाइन करेन बरोबर तर त्यानंतर हे असे यथायोग्यपणे फिक्स होईल ओके विद्यार्थी प्रत्येक सेलमध्ये आपल्याकडे कंप्यूटेशनल डोमेन आहे होय ओके असे गृहीत धरूया की हे आपले कंप्यूटेशनल डोमेन आहे बरोबर तर ही यी सेल या संपूर्ण गोष्टीला स्क्वेअर ग्रीड मध्ये तुकड्या तुकड्यात विभागणी करणार आहे अशाप्रकारे आपण करू आणि आता इथे या ठिकाणी याच्यासाठी काही एपसिलोन 1 आहे ओके तर सर्वप्रथम आता मी काय करेन तर मी मी एपसिलोन चे पीसवाईज कॉन्स्टंट अॅप्रॉक्सीमेशन करेन त्यामुळे जिथे जिथे त्याठिकाणी स्क्वेअर ग्रीड असते मी तिथे त्या ठिकाणी एपसिलोन कॉन्स्टंट असतो तर हे काही एपसिलोन 1 असतो हा काही असतो आणि अशाप्रकारे बरोबर तर एकदा का मी ग्रीड वर च्या किमती फिक्स केल्या की त्यानंतर एपसिलोन किंवा म्यू च्या यथायोग्य किमतींनी मी ही अपडेट इक्वेशन्स वापरेन बरोबर मी मी करू शकेन मी ला देखील रिप्लेस करेन आणि त्या म्यू च्या किमती त्यात वापरेन बरोबर प्रत्येक यी सेल साठी आणि आणि नेहमीची अपडेट इक्वेशन्स ओके आता जर माझ्या मटेरियल मध्ये नॉन झिरो कण्डक्टिविटी देखील असेल तर काय मी त्याबरोबर कसे डिल करायचे माझे अपडेट इक्वेशन्स त्यांना कसे चेंज करतील विद्यार्थी लॉसी गोष्ट होय त्याठिकाणी लॉसी गोष्ट आहे त्यासोबत मी कसे डील करायचे विद्यार्थी कॉम्प्लेक्स परमीटीव्हीटी कॉम्प्लेक्स परमीटीव्हीटी ही एक गोष्ट आहे परंतु जेव्हा मी कॉम्प्लेक्स परमीटीव्हीटी करते तेव्हा त्या ठिकाणी एक अंतर्भूत गृहितक असते ते म्हणजे मी मध्ये असल्याप्रमाणे मी फील्ड एक्सपांड करणार आहे जर मला असं करायचं नसेल तर मला टाईम डोमेन मध्येच राहायचे आहे तर त्यानंतर मी त्यासोबत कसे डिल करायचे विद्यार्थी आपण नवीन कॉम्पोनन्ट इंट्रोड्युस करायचे इंट्रोड्युस विद्यार्थी नवीन कॉम्पोनन्ट एक नवीन कॉम्पोनन्ट इंट्रोड्युस करायचा होय तो कसा मी करेन इंट्रोड्युस तर मला फक्त लिहून द्या तर सर्वप्रथम कण्डक्टिविटी कडे पहायचे तर त्या ठिकाणी टर्म आहे पहिली गोष्ट म्हणजे हे मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equation हे पूर्ण आहे किंवा त्यात काहीतरी मिसिंग आहे विद्यार्थी J टर्म मिसिंग आहे बरोबर तर त्या ठिकाणी खरंतर काय आहे विद्यार्थी हो सर आणि J रिप्लेस कशाने होईल बरे विद्यार्थी सिगमा आणि हा कोणता नियम आहे विद्यार्थी ओहमस् लॉOhm's law ओहमस् लॉOhm's lawबरोबर तर ओहमस् लॉOhm's law तर हे इक्वेशन हे अपडेट इक्वेशन असे होईल का आता आपण हे आपल्या FDTD नोटेशन्स मध्ये लिहूया समजा आतापर्यंत आपल्याला समजले याप्रमाणे मी वेक्टर साईन काढून टाकणार आहे तर समजा आपण प्रत्येक इंटिजर इन्स्टंट ला मी इलेक्ट्रिक फील्ड अपडेट करत आहे हेच तर काय ते आपण करत आहोत तर त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड हे हाफ इंटिजर ला अपडेट होत आहे बरोबर उदाहरणार्थ मी असे लिहीन मी हे संपूर्ण इक्वेशन लिहिलेले आहे मला म्हणायचे आहे की संपूर्ण इक्वेशन मी डीस्क्रीट फॉर्म मध्ये लिहिले आहे जर डावी बाजू ही n मायनस हाफ ह्या टाईम ला आहे उजवी बाजू देखील n मायनस हाफ ह्याच टाईम ला असली पाहिजे तर हा आता प्रॉब्लेम नाहीये कारण मी हे फायनाईट डिफरन्स ने इम्प्लिमेंट करत आहे तर ही काय अमाऊंट असेल खरोखर बरोबर ला टाइमtime मधील फायनाईट डिफरन्स आणि अॅप्रॉक्सीमेशन अतिशय अचूक असेल तर हे सुसंगत आहे बरोबर तुम्ही आत्तापर्यंत माझ्याशी सहमत असाल तर आता या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे मी इलेक्ट्रिक फील्ड फक्त इंटीजर टाइमिंग इन्स्टंट्स ला स्टोअर करत होते परंतु आता ह्या इक्वेशन ला मला देखील हाफ इन्स्टंट ची गरज आहे हे हवे आहे तर मी काय केले पाहिजे ऍव्हरेज करायचे त्याचे बरोबर मला इलेक्ट्रिक फील्ड हाफ टाइम इंटीजर इन्स्टंट ला देखील स्टोअर करायचे नाहीये त्यामुळे सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे ही टर्म ने रिप्लेस करा बरोबर तर हा आहे ऍव्हरेज आणि हा आहे फायनाईट डिफरन्स आणि हे आधी सारखेच आहे तर अशाप्रकारे कण्डक्टिविटी असलेल्या मटेरियल सोबत आपण असे डील कराल तर आता आपल्या लिपफ्रॉग सिस्टम मध्ये आपल्याला कशाकशाची गरज आहे तर असं समजा आपल्याला हे अपडेट करायचे आहे ह्या इक्वेशन पासून आपल्याला काय समजून घ्यायची गरज आहे मला जाणून घ्यायची गरज आहे विद्यार्थी आपण करूया आपण खूप मागच्या लांब वरच्या टाईम पासून सुरुवात करुया मला बद्दल जाणून घ्यायची गरज आहे आणि आणि कशाची गरज आहे मला विद्यार्थी ओके तर मी करू शकते माझी अपडेट इक्वेशन्स थोडीशी याच्या आधीपेक्षा बदललेली आहेत कारण याठिकाणी माझ्याकडे टर्म आहे ओके तर आता एक छोटीशी गोष्ट ह्या इथे लक्षात ठेवायला हवी डायलेकट्रिक मटेरियलच्या प्रश्नांसंदर्भात अतिशय सोप्या पद्धतीने हाताळण्याच्या दृष्टीने हा आपला अतिशय सोप्यात सोपा मार्ग आहे ओके आपण आता काय करु शकलो असतो मला म्हणायचं आहे की हे एक्सप्रेशन आपण हे सिम्पलीफाय करू शकतो की जे माझ्याकडे अपडेट इक्वेशन आहे हे मी सिम्पलीफाय करू शकेन विशेषतः मला साठी अपडेट करायचे आहे म्हणून मी एका बाजूला आणेन आणि इतर सर्व दुसऱ्या बाजूला बरोबर तर हे सिंपलिफिकेशन मी असे करू शकेन तर उदाहरणार्थ मला काय मिळेल तर आपण हे वर्कआउट करण्याचा प्रयत्न करूया तर माझ्याकडे आहेत आणि बरोबर याठिकाणी या दोन टर्म इथे आहेत तर पहिली पायरी आहे की मला 1 इथे मिळेल मी फक्त शेवटचे उत्तर लिहेन इथे साध्या मॅनिप्युलेशन मुळे आपल्याला हे मिळेल आपण एक काम करू शकता तेसुद्धा जे आपल्याला मिळेल ओके तर हे आपले अपडेट इक्वेशन यामध्ये आणि च्या किमती घाला इथे लक्षात ठेवावे लागेल या ठिकाणी इथे आपण साठी आपण जे काही केले आहे इथे फक्त रियल पार्ट पहा आण सिगमा ही लॉस पार्ट देणारी कण्डक्टिविटी आहे